आम्ही आतापर्यंत अनेक मूलभूत एम्पलीफायर टोपोलॉजीज चा अभ्यास केला आहे या सर्वांमध्ये आम्ही लिनियर असलेल्या लहान सिग्नल इन्क्रिमेंटल समतुल्य सर्किट्सचा वापर करून इनपुट आउटपुट रिलेशनशिप चालवितो इनपुट आउटपुट रिलेशनशिप देखील लिनियर आहे आता MOS ट्रान्झिस्टर खरोखर एक नॉन लिनियर डिव्हाइस आहे आणि आम्हाला माहित आहे की सिग्नल मोठा झाल्यामुळे लिनियर अप्रॉक्सीमेशन खंडित होते आता किती मोठे आहे हे निश्चित करणे अवघड आहे जेव्हा सिग्नल पातळी वाढते तेव्हा असे होते की नॉन लिनियर प्रॉडक्ट वाढत जाते आणि काही वेळा ते इतके मोठे होते की ते यापुढे सहनशील नसतात म्हणूनच आपण असे म्हणता की सिग्नल किती मोठा आहे आपण गंभीर नॉन लिनियरिटी मध्ये न जाता एम्पलीफायरला किंवा कोणत्याही अन्य डिव्हाइस ला देऊ शकता तर एम्प्लीफायर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये नॉन लिनियरिटी जास्तीत जास्त इनपुट एम्पलीट्यूड मर्यादित करते इनपुट एम्पलीट्यूड वाढत असताना नॉन लिनियर प्रॉडक्ट वाढतात याचा अर्थ काय आहे उदाहरणार्थ आपण VpCosωt लिनियर डिव्हाइसवर लागू केल्यास आउटपुट समान फ्रिक्वेन्सीवर साइनसॉइड असेल ते फेज शिफ्ट केले जाऊ शकते आणि त्याचे एम्पलीट्यूड भिन्न असू शकते परंतु दुसरे काहीही होणार नाही तेथे फक्त एकच साइनसॉइड त्याच फ्रिक्वेंसीवर असू शकतो परंतु आपण त्यास नॉन लिनियर डिव्हाइसमध्ये ठेवल्यास आम्हाला माहित आहे की आमचे एम्पलीफायर नक्कीच नॉन लिनियर आहे आमच्याकडे इनपुट प्रमाणेच फ्रिक्वेन्सीवर एक घटक असेल परंतु आमच्याकडे सामान्यपणे इनपुटची सर्व हार्मोनिक्स देखील असतील हे कधीही लिनियर सर्किटमध्ये होणार नाही आणि ही नॉन लिनियर प्रोडक्ट आहेत आता जशी आपण इनपुट सिग्नल ची पातळी वाढविता या प्रोडक्ट मध्ये देखील वाढ होईल आणि कोणत्यातरी बिंदूवर ते बरेच मोठे होतात आणि मुळात आपण यापुढे यापुढे एम्पलीफायर वापरू शकत नाही आता या नॉन लिनियर प्रोडक्ट चे मूल्य आपण किती मोठी होण्याची अनुमती देऊ शकता हे बरेच संदर्भांवर अवलंबून असते हे मूलभूत मूल्यापेक्षा एक टक्का असू शकते ते 0 1 टक्के असू शकते म्हणून आम्ही त्याबद्दल सामान्य विधान करू शकत नाही तर सर्वसाधारणपणे आपण काय करीत आहात तर हे नॉन लिनियरिटिजसह तपशीलवार सर्किट सिम्युलेशन चालविते सामान्यत फूरियर एनालिसिस चा वापर करून डिस्टॉर्शन प्रोडक्ट पहा आणि मग आपण आपल्या हातात असलेल्या निकषांवर आधारित इनपुटसाठी काही मर्यादा सेट केल्या काही एपलिकेशन असू शकते आपल्याला एक नॉन लिनियर प्रोडक्ट हवे आहे जे मूलभूत च्या टक्केवारीच्या एक भागिले हजार म्हणजे मूलभूत च्या 0 1 टक्का आहे आता अशा विश्लेषणासाठी आपल्याला नॉन लिनियर सर्किट जसे आहे तसे विश्लेषण करणे आवश्यक आहे आपण स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल सर्किट वापरू शकत नाही जे लिनियर आहे परंतु आम्हाला अद्याप आम्हाला एम्पलीफायर वर लागू होणारे जास्तीत जास्त सिग्नल निर्दिष्ट करण्याचा एक मार्ग हवा आहे समजा की आपण कॉमन सोर्स एम्पलीफायर घेत आहात आपण अपलाय करू शकता असे सिग्नल पातळी काय आहे हे सांगण्यास सक्षम होऊ इच्छित आहात आणि महत्त्वाचे म्हणजे जर आपण दोन भिन्न डिझाइनची तुलना करीत असाल तर असे म्हणा की दोन लोक समान गेन साठी कॉमन सोर्स एम्पलीफायर डिझाइन करतात आपण तुलना करण्यास सक्षम होऊ इच्छित आहात आणि तुम्हाला सांगायचे आहे की एखादे मोठे सिग्नल जे अधिक महत्त्वाचे आहे ते कोण स्वीकारू शकेल हे डिझाइनसाठी देखील महत्वाचे आहे आपण हे सर्व विश्लेषण करता आणि असे शोधून काढता की आपण 100 मिलिव्होल्ट इनपुट लागू करू शकता ज्याचे नॉन लिनियर प्रोडक्ट खूप मोठे असले पाहिजे आणि आपण ते मोठे कसे करावे हे जाणून घेऊ इच्छित आहात आपल्याला 200 मिलीवॉल्ट इनपुट लागू करण्यास सक्षम होऊ इच्छित आहात तुम्हाला सर्किट मध्ये बदल करावा लागेल तर हे आपल्याला एम्पलीफायर ची स्विंग लिमिट म्हणून ओळखले जाणाऱ्या चर्चेत आणते जसे की वास्तविक मर्यादा नॉन लिनियर डिस्टॉर्शन प्रोडक्ट वर आधारित आहे आणि ती संदर्भावर खूपचअवलंबून आहेत आम्ही या स्विंग लिमिट वापरू ज्या कोणत्याही सर्किट साठी अस्पष्टतेशिवाय निर्दिष्ट केल्या जाऊ शकतात आणि ते MOS ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यावर आधारित आहेत आम्हाला माहित आहे की आमचा MOS ट्रांझिस्टर असा आहे का चांगले एम्पलीफायर सारखे वर्तन करण्यासाठी त्याने सॅच्युरेशन रिजन मध्ये असले पाहिजे तर डिस्टॉर्शन प्रोडक्ट किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आम्ही फक्त इनपुट सिग्नलवरील मर्यादा पाहतो जे अद्याप ट्रांजिस्टर ला सॅच्युरेशन रिजन मध्ये ठेवेल आपण इनपुट सिग्नल किंवा आउटपुट सिग्नलच्या दृष्टीने मर्यादा सांगू करू शकता जसे की सर्व ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये असतात आता उदाहरणादाखल कॉमन सोर्स एम्पलीफायर घेऊ इनपुट सोर्स चा इंटरनल रेसिस्टन्स Rs आणि या R1 आणि R2 दरम्यान व्होल्टेज डिव्हिजन टाळण्यासाठी मी Rs शून्य असल्याचे गृहित धरतो यामुळे चर्चेमध्ये कोणत्याही मूलभूत मार्गाने बदल होत नाही आणि मला सोर्स फीडबॅक बायसिंग वापरू द्या आणि मी मोठा कॅपेसिटर वापरतो जेणेकरून ते सोर्स टर्मिनल ग्राउंडशी जोडलेले राहील आणि माझ्याकडे काही RD आणि काही RLआहेत हे मी सांगू इच्छितो की हे 50 kΩ आहे आणि हे देखील 50 kΩ आहे आणि 15 व्होल्टचा सप्लाय वापरा आणि हा करंट सोर्स 200 मायक्रोएमपियर आहे आता मी असेही समजू शकतो की सर्व कॅपेसिटर योग्य प्रकारे निवडले गेले आहेत जेणेकरून ते सिग्नल फ्रिक्वेन्सीवर शॉर्ट सर्किट्स सारखे वागतील तर आपल्याकडे 200 मायक्रोएमपियर सह येथे 15 व्होल्ट असल्यास RD च्या इथे 10 व्होल्ट ड्रॉप आहे आणि ग्राउंडच्या तुलनेत हे व्होल्टेज 5 व्होल्ट असेल आणि मी असेही समजेल की R2 भागिले R1 अधिक R2 हे 4 भागिले 15 आहे याचा अर्थ ट्रान्झिस्टर च्या गेटवरील बायस व्होल्टेज 4 व्होल्ट असेल आणि आपण स्पष्टपणे पाहू शकता की ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये आहे कारण ड्रेन व्होल्टेज गेट व्होल्टेज च्या वर आहे जर गेट व्होल्टेज 4 व्होल्ट असेल तर ड्रेन गेटच्या खाली एका थ्रेशोल्ड व्होल्टेजने खाली पडतो जर ड्रेन 3 व्होल्ट पर्यंत पडला तर ते ट्रायोड रिजन च्या काठावर पोहोचेल आणि जर ते अजून खाली पडले तर ते ट्रायोड रिजन मध्ये जाईल तर आता हे बरेच सॅच्युरेशन रिजन मध्ये आहे आणि सोर्स व्होल्टेज काय आहे मी आता हे कार्य करणार नाही परंतु मी नेहमी गृहित धरल्या प्रमाणे तोच ट्रान्झिस्टर गृहीत धरत आहे जो ट्रान्झिस्टर आहे तो mu n C ox 100 मायक्रोअॅम्पीयर प्रति व्होल्ट स्क्वेअर आणि 1 WL आणि 1 व्होल्टचा थ्रेशोल्ड व्होल्टेज आहे तर याचा अर्थ असा की 200 मायक्रोअॅम्पीयर बायस करंट साठी ट्रान्झिस्टर चे गेट सोर्स व्होल्टेज 3 व्होल्ट असेल आणि सोर्स 1 व्होल्टवर असेल आता पहा आपण Vi सायनोसॉयडल सिग्नल ची कल्पना करूया आणि सायनोसॉयडल सिग्नल ऍम्प्लिफायर ला लागू करू ही टाईम एक्सिस आहे मी गेट व्होल्टेज VG प्लॉट केल्यास ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज 4 व्होल्ट आहे त्यामुळे मला कुठेतरी इथे चिन्हांकित करू द्या हे 4 व्होल्ट आहे आणि त्यावर आपल्याकडे समान सिग्नल आहे येथे एकूण व्होल्टेज 4 व्होल्ट अधिक Vi होईल कारण RS शून्य आहे तर गेटवरील सिग्नल असे काहीतरी असेल जेव्हा सिग्नल लागू केला जातो तेव्हा हे VG असते आता ड्रेन ऑपरेटिंग पॉईंट 5 व्होल्ट आहे म्हणून ते येथे कुठेतरी आहे हे मोजणे आवश्यक नाही आता जे घडते ते म्हणजे जसे Vi वाढत जाईल VG वाढेल आणि जसे VG वाढत जाईल सोर्स निश्चित व्होल्टेज वर जाईल कारण हा C3 खूप मोठा आहे याचा अर्थ असा आहे की सोर्स इन्क्रिमेंटली ग्राउंड केला आहे आणि मोठ्या सिग्नल पिक्चर मध्ये याचा अर्थ असा आहे की सोर्स एक व्होल्ट वर निश्चित केला जाईल म्हणून तुम्ही असा विचार करू शकता की C3 एक खूप मोठा कॅपेसिटर आहे जो एक व्होल्ट सामावून ठेवू शकतो आणि तो सिग्नल लागू होतानाही तो एक व्होल्ट वर राहील आम्ही C3 मूल्यांकन केलेले सर्व निकष g m भागिले ओमेगा पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि अशाच प्रकारे पुढे हे एका व्होल्ट वर राहील याची खात्री करुन घेईल त्यामुळे हे अजिबात बदलत नाही तर गेट व्होल्टेज वाढल्यामुळे ड्रेन करंट वाढतो आणि ड्रेन करंट वाढतो म्हणून ड्रेन करंट RD समांतर RL मधून वाहील आणि ड्रेन व्होल्टेज कमी होईल किंवा आपण त्याबद्दल असादेखील विचार करू शकता की ड्रेन मधील इन्क्रिमेंटल व्होल्टेज वजा gm RD समांतर RL गुणिले Vi आहे तर ड्रेन मधील इन्क्रिमेंटल व्होल्टेज ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज वर सुपरपोज होईल जो 5 व्होल्ट आहे आणि ते असे करते ते इनपुटच्या बाहेर जाईल आणि ते असेच होईल हे एकूण ड्रेन व्होल्टेज आहे आता आपण जरी VD की 5 व्होल्ट आणि VG 4 व्होल्ट पासून सुरु असेल सायकल मध्ये काही ठिकाणी ड्रेन व्होल्टेज गेट व्होल्टेज च्या खाली येते आणि पुरेशा मोठ्या इनपुट सिग्नलसाठी ड्रेन व्होल्टेज गेटच्या खाली एक व्होल्ट किंवा एक थ्रेशोल्ड व्होल्टेज खाली पडू शकते आणि ट्रान्झिस्टर ट्रायोड रिजन मध्ये जाऊ शकतो जेणेकरून ते सॅच्युरेशन रिजन बाहेर जातो आणि आम्ही ते मर्यादा म्हणून घेतो Vi चे मूल्य जेथे ट्रान्झिस्टर ट्रायोड रिजन मध्ये जातो ती त्या मर्यादे पैकी एक आहे जेणेकरून Vi स्विंग अप केल्यामुळे ते ट्रायोड रिजन मध्ये जाऊ शकते आणि त्याचप्रमाणे दुसर्या दिशेने Vi कमी होत असताना आपण पाहू शकता की गेट व्होल्टेज कमी होत आहे सोर्स व्होल्टेज निश्चित आहे आता आपल्याला माहिती आहे की ट्रांजिस्टर चालू करण्यासाठी गेट सोर्स व्होल्टेज थ्रेशोल्ड व्होल्टेजच्या वर असणे आवश्यक आहे तर हे शक्य आहे की इनपुट नकारात्मक दिशेला स्विंग होण्यामुळे गेट व्होल्टेज चार व्होल्टच्या खाली येईल आणि ट्रान्झिस्टरचे VGS थ्रेशोल्ड व्होल्टेजच्या खाली जाऊ शकते जेणेकरून ट्रान्झिस्टर कट ऑफ होऊ शकेल याबद्दल विचार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे गेट व्होल्टेज कमी झाल्यामुळे ड्रेन करंटही कमी होईल आणि ड्रेन करंट शून्यावर जाऊ शकतो एकदा तो शून्यावर गेल्यानंतर आउटपुट वोल्टेज मध्ये भविष्यात बदल होऊ शकतो कारण ट्रान्झिस्टर कट ऑफ झाला आहे VG म्हणून नकारात्मक स्विंग करीत असताना या टप्प्यावर ट्रान्झिस्टर कट ऑफ होऊ शकतो म्हणजेच तो बंद स्थितीत पोहोचतो जेव्हा ट्रान्झिस्टर मध्ये कोणतेही करंट नसते त्यामुळे हे Vi साठी खालची मर्यादा निश्चित करते म्हणजे Vi साठी नकारात्मक मर्यादा आहे तर एम्पलीफायर वर लागू होणारे सिग्नल मर्यादित केले जाण्याची दोन कारणे आहेत एक कारण ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजन च्या बाहेर ट्रायोड रिजन मध्ये जाऊ शकतो दुसरे एक आहे तो कट ऑफ कडे जाऊ शकतो या दोन प्रभावांच्या आधारे आम्ही इनपुट सिग्नलवरील मर्यादांचे मूल्यांकन करू या एम्पलीफायर च्या स्विंग लिमिट्स आहेत